फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आश्रित स्त्रोत देखील शिकवले जातील आणि आम्ही मूलभूत संकल्पनांपासून सुरुवात करू आणि तेथून हळू हळू अधिक सखोल समजावून सांगू प्रथम डीसी भाग कव्हर केला जाईल आणि नंतर सिंगल फेजथ्री फेज सर्किट सर्वकाही कव्हर केले जाईल प्रमेय साठी अनुनाद किंवा जास्तीत जास्त महत्त्व आणि त्या चुंबकीयदृष्ट्या दोन सर्किट्स समाविष्ट असू शकतात आणि मग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर समतुल्य सर्किट आणि व्होल्टेज नियमन नंतर जे काही प्रथम वर्ष अभ्यासक्रम आहेत त्यानंतर नंतर थ्री फेज इंडक्शन मशीनचे समतुल्य सर्किट पर्यंत प्रथम वर्षाचा कोर्स आणि मग ते डीसी मशीन अशा प्रकारे आपण पहिली गोष्ट सुरू करूया ही मूलभूत संकल्पना आहे तर सामान्यत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या सर्व शाखा इलेक्ट्रिक सर्किट सिद्धांत आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांत या दोन गोष्टींवर आधारित असतात इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमधील बऱ्याच शाखा जसे की पॉवर सिस्टम कंट्रोल सिस्टम इलेक्ट्रिक मशीन इन्स्ट्रुमेंटेशन त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर कम्युनिकेशन अशा सर्व शाखा इलेक्ट्रिक सर्किट सिद्धांतावर आधारित आहेत हे कोड प्रामुख्याने इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या प्रथम सेमिस्टर किंवा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहेत जे आम्ही अगदी मूलभूत गोष्टीपासून सुरू करू मूलभूत इलेक्ट्रिक सर्किट सिद्धांत अभ्यासक्रम अर्थातच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा कोर्स आहे आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शिक्षणातील पहिल्या सेमेस्टरच्या विद्यार्थ्यासाठी किंवा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट प्रारंभ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिकल नंतर इलेक्ट्रॉनिक्स ईसीयू नंतर इन्स्ट्रुमेंटेशन यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश आहे प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम घेता येईल मुळात जर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा विचार केला तर आपल्याला बर्याचदा स्वारस्य असते की प्रत्यक्षात ऊर्जा एका बिंदूपासून दुसर्या ठिकाणी हस्तांतरित होते जेव्हा घरातील सर्किट पाहतो तेव्हा कदाचित आपण त्या पॉवर जेनेरिक स्टेशनमध्ये कोठे तरी पाहिले असेल ही सामान्य कल्पना आहे परंतु अंतिम गोष्ट अशी आहे की बर्याचदा ऊर्जा एका बिंदूपासून दुसर्या बिंदूकडे हस्तांतरित करण्यात स्वारस्य असते हे करण्यासाठी आम्हाला विद्युत उपकरणांचे परस्पर कनेक्शन आवश्यक आहे अशा परस्परसंबंधास इलेक्ट्रिक सर्किट म्हणून ओळखले जाते जर मी हे चिन्हांकित केले तर ही गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला विद्युत उपकरणांचे परस्पर कनेक्शन आवश्यक आहे आणि अशा परस्पर जोडणीस इलेक्ट्रिक सर्किट म्हणून ओळखले जाते इलेक्ट्रिक सर्किटमधील प्रत्येक भाग घटक म्हणून ओळखला जातो इलेक्ट्रिक सर्किट विद्युत घटकांचा परस्पर संबंध आहे आपल्याला विद्युत घटकांची आवश्यकता असू शकते आणि इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे विद्युत घटकांची मुलाखत एक इलेक्ट्रिकल इंटरकनेक्शन आहे जर आपण या आकृतीकडे पाहिले तर त्यात एक साधा इलेक्ट्रिक सर्किट दर्शविला जातो ज्यामध्ये त्यात 4 मूलभूत घटक दिसतात या सर्किटकडे पहा त्यात चार मूलभूत घटक आहेत एक म्हणजे व्होल्टेज स्त्रोत आपण सुरु केलेल्या या अगदी प्राथमिक गोष्टी आहेत हा बॅटरीचे प्रतिनिधित्व करणारा व्होल्टेज स्त्रोत आहे नंतर येईल बॅटरी चिन्ह हे स्विच आहे आणि हे सामग्री आयोजित करीत आहे बंद असल्यास हे बंद असेल जर ते चालू असेल तर चालू होईल हे प्रत्यक्षात वायर आयोजित करीत आहे तेथे कंडक्टर वायरचे प्रतिनिधित्व करतो येथे दिवा उपस्थित आहे आणि तंतु हे टंगस्टनचे बनलेले आहे ही सोपी सर्किट आहे अशा साध्या सर्किटला जोडणार्या दिवामध्ये टॉर्च लाइट किंवा सर्च लाईट सारख्या अनेक अनुप्रयोग असतात हा एक सोपा इलेक्ट्रिक सर्किट आहे आता आपण बॅटरीचे प्रतिनिधित्व करणार्या व्होल्टेज स्त्रोताकडे येऊ मुळात काय होते इलेक्ट्रॉनिक चार्ज जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन रायटिंग होते आपण बॅटरीमधील रासायनिक शक्तींमुळे सर्किटवरुन जाऊ बॅटरीच्या भौतिकशास्त्राचा थोडासा अभ्यास केला आहे येथे रासायनिक प्रतिक्रिया आणखी एक गोष्ट शिकली जाणार नाही परंतु तिथून जे काही आपण शिकलो आहोत केवळ त्याबद्दलच बोलतो जे बॅटरीमधील रासायनिक शक्तींमुळे सर्किटवर जाईल चार्ज बॅटरीतील रसायनांमधून उर्जा प्राप्त करते आणि दिवाला ऊर्जा देते हे नकारात्मक शुल्क मी नंतर थोड्या वेळाने घेईन शुल्क खरोखर बॅटरीमधील रसायनांमधून उर्जा प्राप्त करते आणि दिवाला उर्जा पुरवते खरंतर येथून उर्जा दिवावर येत आहे बॅटरी व्होल्टेज हे बॅटरी द्वारे चार्जच्या युनिटद्वारे प्राप्त केलेल्या उर्जेचे एक उपाय आहे नंतर आपण व्होल्टेज आणि दुसर्या गोष्टी बघू बॅटरी व्होल्टेज बॅटरीमधून फिरत असताना चार्जच्या युनिटद्वारे उर्जा मिळविण्याचे एक उपाय आहे परंतु जर स्विच बंद असेल तर परंतु एक गोष्ट अशी आहे की समजा या वाहकाच्या वायरला तांब्याच्या तारा आहेत आणि प्लास्टिक इन्सुलेशन असेल आणि हे टंगस्टन आहे तांबेच्या तुलनेत टंगस्टन वायर चांगला कंडक्टर नाही परंतु प्रश्न असा आहे की तारा तांबे कंडक्टरच्या बनविलेल्या आहेत मी नुकतीच सांगितले आहे की विद्युत इन्सुलेशन कोटिंग वायरमधून कोटिंगद्वारे एकमेकांकडून इन्सुलेटर होते इलेक्ट्रॉन प्रत्यक्षात तांबे कंडक्टरद्वारे सहजपणे हलतात परंतु प्लास्टिकच्या इन्सुलेशनद्वारे नाहीत ही वायर तेथे आहे परंतु हे प्लास्टिक इन्सुलेशन आहे आणि जसे मी सांगितले त्या स्विचमुळे हे चालू होण्यास अनुमती देईल जर आपण स्विच बंद केला तर करंट प्रवाहात जाईल जर ते उघडले तर करंट प्रवाहित होणार नाही हे टंगस्टन वायर आहे कारण जर तांबे वाहकांकडे गेले तर जे चार्ज किंवा इलेक्ट्रॉन वाहते ते टंगस्टन वायरच्या अणूशी टक्कर देईल जसे मी सांगितले आहे की त्यामध्ये टंगस्टन वायर आहे ज्यामुळे ते उच्च तापमानाचा सामना करू शकतात टंगस्टन हे तांबे जितके विद्युत वाहक नसतात आणि इलेक्ट्रॉन प्रत्यक्षात टंगस्टनच्या अणूशी टक्कर घेतात हे टंगस्टन वायर आहे कारण जर तांबे वाहकांकडे गेले तर जे चार्ज किंवा इलेक्ट्रॉन वाहते ते टंगस्टन वायरच्या अणूशी टक्कर देईल अशा प्रकारे बॅटरीतील रासायनिक क्रियेद्वारे ऊर्जा इलेक्ट्रॉन आणि त्यानंतर टंगस्टनमध्ये हस्तांतरित केली जाते जिथे ती उष्णता दिसतेटंगस्टन इतका गरम होतो की तो प्रकाश उत्सर्जित करतो मी एक प्रश्न ठेवेन या गोष्टीवर बरेच प्रश्न आहेत जेव्हा मी ते हलवतो इलेक्ट्रॉन जे काही वाहते ते फक्त या सर्किटवर जाऊ दे फक्त तेच म्हणजे इलेक्ट्रॉन या तांबे कंडक्टरमधून वाहते जेव्हा ते येते तेव्हा टंगस्टनची टक्कर होते आणि म्हणूनच ते उष्णतेस कारणीभूत ठरते म्हणजेच आपण म्हणू शकतो की टंगस्टनला विद्युत प्रतिकार आहे आपण पाहिले आहे की बल्ब 40 वॅट 60 वॅट आणि 100 वॅट इत्यादी त्यांच्याकडे सर्व तंतु टंगस्टन फिलामेंट्स असे म्हणतात यावरील व्यास काय आहे या प्रश्नावर हे टंगस्टन फिलामेंट आहे कारण जर ते सापडेल तर ते नाण्यासारखे दिसेल आणि या टंगस्टन फिलामेंटचा व्यास काय आहे हा माझा प्रश्न आहे 40 वॅट नंतर 40 वॅट 60 वॅट किंवा 100 वॅट दिसेल म्हणून बॅटरीमध्ये रासायनिक क्रियेद्वारे उर्जा स्थानांतरित केली जाते कारण बॅटरीमध्ये रासायनिक क्रिया असते त्या उर्जाचे रूपांतर इलेक्ट्रॉन आणि नंतर टंगस्टनमध्ये होते जेथे ते उष्णतेसारखे दिसते तर टंगस्टन इतका गरम होतो की तो प्रकाश उत्सर्जित करतो हे एक मूलभूत तत्वज्ञान आहे जे सिम्पल सर्किट आहे सिंपल डीसी व्होल्ट एक साधी स्विच वायर आणि टंगस्टन दिवा आहे त्यापैकी जे काही 40 60 80 किंवा 100 वॅटचे बल्ब आहे आता प्रत्यक्षात सर्व विद्युत अभियंत्यांमध्ये युनिटची यंत्रणा वोल्टेज हीच आहे जी आमोजण्यायोग्य वर्तमान विद्युत शक्ती वॅट इत्यादींसह व्यवहार करतो मोजमाप एक प्रमाणित भाषेत करणे आवश्यक आहे जसे की सर्व अभियांत्रिकी व्यावसायिकांना असे समजले जाते की जेथे मोजमाप चालवले जाते तेथे अशी आंतरराष्ट्रीय मोजमाप भाषा ही आंतरराष्ट्रीय सिस्टम युनिट्स आहे आम्ही शॉर्ट एसआय युनिटमध्ये कॉल करतो हे आंतरराष्ट्रीय सिस्टम युनिट्स ज्याला आम्ही एसआय युनिट म्हणतो सर्वसाधारण परिषदेने वजनावर अवलंबिलेले मोजमाप केले जाते जे 1960 मध्ये होते तर आम्ही असे अनुसरतो की एसआय हे एसआय युनिट्स आहेत आम्ही आंतरराष्ट्रीय प्रणालीला युनिट म्हणून संबोधतो आपण ज्या प्रकारे कॉल करतो त्याला एसआय म्हणतात या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मुळात फक्त 6 प्रमुख युनिट्स आहेत आम्हाला आवश्यक आहे ज्यामधून इतर सर्व भौतिक परिमाणांची युनिट्स मिळू शकतील तर सारणी 1 1 दर्शविते की 6 प्रमुख युनिट्स आवश्यक आहेत आणि तेथे एसआय युनिट्स संपूर्ण जगात वापरली जात आहेत तर एसआय युनिटचा एक मुख्य फायदा म्हणजे तो प्राप्त शक्तीच्या आधारे प्रीफिक्स वापरतो आणि लहान आणि मोठ्या युनिट्सचा मूलभूत युनिट्सशी संबंध ठेवतो टेबल १२ २ एसआय उपसर्ग दर्शविते आणि ते चिन्ह या 6 मूलभूत एस आय युनिट्सवर येतील तर हे सहा मूलभूत आहे एक तेजस्वी तीव्रतेचा कॅंडेला आहे ज्याला त सीडी म्हणतात दुसरे म्हणजे थर्मोडायनामिक तापमानात केल्विन हे प्रतीक क्रमवारीत के आहे आणि लांबी मीटरचे प्रतीक एम आहे दुसरे वस्तुमान किलोग्राम हे किलो आहे दुसर्या वेळेस विद्युतीय प्रवाह अँपिअर ए हे 6 मानक आंतरराष्ट्रीय आहे किंवा एसआय युनिट्स बनवतात जे इतर बनू शकतात तर हे स्टेट 6 म्हणजे बेसिक एसआय युनिट आहेत हे लक्षात घेतले पाहिजे आणि नंतर टेबल 1 2 ते एसआय उपसर्ग दिसेल तेथे बरेच 1 किंवा 2 आहेत मी असे बनवित आहे की जर ते ते 10 पर्यंत असल्यास 18 असेल तर त्याला एक्सा म्हणतात त्याचे प्रतीक कॅपिटल ई आहे 1015 हे पेटा आहे त्याचे प्रतीक कॅपिटल पी आहे आम्ही 1012 ला टेरा म्हणतो ते कॅपिटल टी आहे नंतर 109 गीगा आहे तो कॅपिटल जी आहे नंतर जेव्हा 106 तो मेगा आहे तो कॅपिटल एम आहे आणि असेच 103 म्हणजे प्रत्यक्षात हे परकाकडे येत नाही परंतु 103 म्हणजे किलो आहे त्यानुसार क्रमांकन केल्याने ते के आहे या मार्गाने डेका डेसी सेंटी मिली मायक्रोdecadecicentimilimicro सर्व येतील पण शेवटची शक्ती 10 18 त्याला अट्टो म्हणतात छोटा ए 10 15 त्याला फेमटो म्हणतात एफ 10 12 त्याला पिको पीआणि वगैरे वगैरे 1018 पासून 10 18 पर्यंत हे प्रत्यक्षात एसआय उपसर्ग हा गुणाकार आहे हे उपसर्ग आहे आणि त्याचे प्रतीक आहेत इलेक्ट्रिक चार्जची संकल्पना ही सर्व विद्युतीय घटनांचे स्पष्टीकरण देण्याचे मूळ तत्व आहे इलेक्ट्रिक सर्किटमधील सर्वात मूलभूत प्रमाण म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज येथे आपण विद्युत शुल्काच्या काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांचे पुनरावलोकन करू मग वर्तमानात चालू असलेल्या शुल्काच्या बदलाचा दर प्रत्यक्षात येईल प्रथम द्विध्रुवीय शुल्क आकारले जाईल म्हणजे विद्युत प्रभावांमध्ये नकारात्मक शुल्कापेक्षा सकारात्मक शुल्क पाहिले जाते शुल्क द्विध्रुवीय आहे याचा अर्थ सकारात्मक आणि नकारात्मक शुल्काच्या संदर्भात इलेक्ट्रिकल इफेक्ट चे वर्णन केले जाते दुसरी गोष्ट प्रायोगिक निरीक्षणानुसार आहे तो केवळ निसर्गात येणारे शुल्क इलेक्ट्रॉनिक शुल्काचे अविभाज्य गुणाकार आहे ते ई हे बारावीच्या भौतिकशास्त्राचे सुद्धा समजेल ई 1 602 10 शक्ती 19 कोलोम्ब ई 1 60210 19 हे केवळ शुल्क आहे जे निसर्गात किंवा अविभाज्य गुणाकारांमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक चार्जचे मूल्य आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे विद्युत् प्रभाव हे प्रभार आणि चार्ज विभक्त होणे या दोहोंवर अवलंबून आहेत आणि चौथा मुद्दा म्हणजे प्रभार राज्य संरक्षणाचा कायदा आहे की शुल्क तयार करणे किंवा नष्ट करणे शक्य नाही केवळ हस्तांतरित करणे शक्य आहे जेणेकरून ते केवळ हस्तांतरित करता येऊ शकते आणि तयार करू शकत नाही किंवा नष्ट देखील करू शकत नाही अशा प्रकारे विद्युत शुल्काची बीजगणित बेरीज एक सिस्टम बदलत नाही तर चौथा महत्वाचा आहे म्हणून हे लक्षात घेतले पाहिजे म्हणूनच जेव्हा आपण आपले वूलन स्वेटर काढून टाकतो तेव्हा इलेक्ट्रिक चार्जचे परिणाम अनुभवू शकतो म्हणजे कदाचित आपला लोकरीचा स्वेटर आपल्या शरीरावर चिकटून राहिला असेल किंवा कार्पेटवरून चालताना एक धक्का बसला असेल इतर विद्युत शुल्काचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आपले लोकर स्वेटर काढून टाकतोहे आपल्या शरीरावर चिकटून आहे हे विद्युत चार्जमुळे उद्भवू शकते किंवा कधीकधी केवळ कार्पेटवर काम करताना आपल्याला एक प्रकारचा धक्का बसतो म्हणूनच शुल्क म्हणजे परमाणु कणांचा विद्युत गुणधर्म असून ते कोलॉम्बमध्ये मोजले जाते क्युलॉम्ब हे चार्जचे एकक आहे आणि हे अणू कणांचा विद्युत गुणधर्म आहे जे खरंतर कोलोम्ब मध्ये मोजले जाते आता इलेक्ट्रिक शुल्काच्या प्रवाहाचा विचार करा प्रत्यक्षात हे पृष्ठ क्रमांक म्हणून असे दिसत नाही आता विद्युतप्रवाहाचा विचार करा विद्युत शुल्काचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हस्तांतरित केले जाऊ शकतेम्हणजेच ते मोबाईल आहे म्हणजेच शुल्क एका जागेवरून दुसर्या ठिकाणी हस्तांतरित केले जाऊ शकते तर शहरांमध्ये मोबाइल जेव्हा ते उर्जेच्या दुसर्या रूपात रूपांतरित केले जाऊ शकते तेव्हा चार्जची गती विद्युत द्रव तयार करते ज्याला आपण ऊर्जा म्हणतो आपल्याला माहित आहे की कंडक्टिंग वायरमध्ये अनेक अणू असतात आणि बॅटरी विद्युत चुंबकीय शक्तीचा स्रोत असते तर कंडक्टरचे संचालन करणारे वायर अनेक अणूंनी बनलेले असते आणि बॅटरी म्हणजे इलेक्ट्रोमेट्रिक शक्तीचा स्त्रोत असतो जेव्हा एखादा वाहक वायर बॅटरीला जोडला जातो तेव्हा आम्ही पाहिले की व्होल्टेज स्त्रोत स्विच आहे तारा आणि एक क्षणिक दिवा दर्शवितो तिथे बॅटरी आहे कण्डक्टींग वायर वायर आहे शुल्क हलविण्यासाठी सक्ती करताच तितक्या लवकर बॅटरीशी वायर जोडले तर काय होईल सकारात्मक चार्ज एका दिशेने जाते आणि नकारात्मक शुल्क उलट दिशेने जाते एक सोपा तर्कशास्त्र हा गती विद्युत प्रवाह तयार करतो शुल्क हलविण्यासाठी मोजणी असते आता शुल्काची कोणती दिशा आहे आपण विद्युत प्रवाहाच्या दिशेचा विचार करू पुढील आकृती १ २ मध्ये दाखविल्याप्रमाणे नकारात्मक शुल्काच्या प्रवाहाच्या विरुद्ध असलेल्या सकारात्मक शुल्काची हालचाल चालू असल्यामुळे संमेलनाचा प्रवाह चालू आहे जर हे बघितले तरसमजा ही बॅटरी आहे हा शुल्क वाहण्यासाठी हे थोडे मोठे मार्ग दर्शविले आहे हे प्रत्यक्षात नकारात्मक शुल्क वाहते आहे हे नकारात्मक टर्मिनल आहे हे सकारात्मक टर्मिनल आहे या मार्गाने शुल्क किती सकारात्मक प्रवाहाच्या दिशेने वाहते ते पासून आहे हे कन्वेंशन आहे सध्याची दिशा किंवा इतर मार्गाने ती नकारात्मक चार्जच्या प्रवाहाच्या विरुद्ध आहे हा नकारात्मक शुल्काचा प्रवाह आहे तो आहे तर ते दुसर्या मार्गाने पुढे जात आहे हे खरंच कन्वेंशन आहे जर आपण हे कन्वेंशन पाहिले कन्वेंशन म्हणजे चालू प्रवाह घेणे आहे किंवा सकारात्मक शुल्काची हालचाल ही नकारात्मक शुल्काच्या प्रवाहाच्या विरुद्ध आहे जी आकृती 1 सकारात्मक प्रवाह शुल्काची दिशा ही सध्याची दिशा आहे किंवा शुल्काच्या थेट प्रवाहाच्या विरुद्ध आहे तर हालचालींच्या शुल्कामुळे होणारे विद्युतीय प्रभाव चार्ज प्रवाहाच्या दरावर अवलंबून असतात प्रवाहाच्या प्रवाहाचा दर विद्युत प्रवाह म्हणून ओळखला जातो समजा जर क्यूचा प्रभार असेल तर तो वेळ आहे आणि आय प्रवाह आहे म्हणून खरे तर आय dqdt तर गणितानुसार वर्तमान आणि शुल्क आणि वेळ यांच्यातील संबंध वेगळे आहेत आय dqdt हे एक समीकरण आहे 1 1 आय हे करंट अॅम्पीयर मध्ये आहे क्यू हे शुल्क कोलॉम्ब्स मध्ये आणि टी हे टाईम सेकंड मध्ये आहे मुळात करंट डिक्यू डीटी लक्षात ठेवा की 1 अँपिअर 1 कोलॉम्ब प्रति सेकंद त्याचा अर्थ असा की जर ही बाजू 1 एम्पीअर असेल तर ही बाजू 1 असणे आवश्यक आहे तर हे कौलॉम्ब आहे हे दुसरे आहे तर ते प्रति सेकंद 1 कोलॉम्ब असेल समजा जर उदाहरणार्थ क्यू समजा अशा पद्धतीने डेटा घेतला की डि क्यू 5 आणि डि टी देखील 5 आहे तर हे प्रति सेकंद 1 कोलॉम्बचेच असेल टी 0 आणि टी दरम्यानचे शुल्क हस्तांतरण आपल्यास समीकरणाच्या दोन्ही बाजू एकत्रित करून १ प्राप्त केले जाते समजा आरंभिक वेळी टी टी0 आणि अंतिम वेळ टी आहे मग जर हे समीकरण एकत्रित केले तर हे म्हणूनच 8dt समीकरण मिळाले याचा अर्थ असा की तो आला की डीक्यू आय डी टी म्हणून क्यू टी 0 ते टी पर्यंतचे अविभाज्य नंतर आय डी टी ते समीकरण आपण क्यू टी 0 ते आय डी टी लिहित आहोत हे समीकरण १ २ आहे म्हणून याचा अर्थ असा की समीकरण 1 म्हणजे विद्युत् प्रवाह स्थिर मूल्यवान कार्य असणे आवश्यक आहे 1 या समीकरणातून असे सूचित होते की करंटला प्रत्यक्षात स्थिर मूल्य असलेल्या कार्याची आवश्यकता असते सतत मूल्यवान फंक्शन नंतर आपण पाहूया की वर्तमान प्रकारचे अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाऊ शकते आणि वेगवेगळ्या प्रकारे बदलू शकते आपण डीसी आणि एसी दोन्ही पाहुया एसी वेळेस करंट टाईम वॉरिंग आहे आणि डीसीसाठी करंट चालू आहे हे स्थिर दिसेल त्यामुळे वेळ युद्ध होणार नाही जेव्हा एखादा प्रवाह वेळेसह स्थिर असतो तेव्हा आपण म्हणतो की आपल्याकडे डायरेक्ट करंट आहे जो डीसी करंट आहे डायग्राम थेट डायरेक्ट करंट आहे जो की काळासह स्थिर राहतो तर याचा अर्थ असा आहे की सध्याच्या स्थिर स्थितीत जे काही असेल ते तेच आहे दुसरीकडे एखादा प्रवाह जो वेळोवेळी बदलत असतो आणि अधूनमधून दिशा बदलत असतो ते म्हणजे असे म्हणतात की त्याला अल्टरनेटिंग करंट म्हटले जाते या पर्यायी धारास आपण आता एसी सर्किट साठी पाहणार नाही तर आकृती आणि इतर गोष्टीही पाहू मी समजून घेण्यासाठी काय ते दर्शवितो तर अशा प्रकारे एक पर्यायी प्रवाह वर्तमानानुसार वेळोवेळी बदलत असतो म्हणजेच ते असेल तर आपल्या घरामध्ये पर्यायी करंट वापरणे आवश्यक आहे कारण आपल्या घरातील सर्व काही एसी स्रोत एसी पॉवर आहे रेफ्रिजरेटर टोस्टर एअर कंडिशनर आणि इतर विद्युत उपकरणे चालविण्यासाठी एसी सर्किट नंतर एसी नंतर प्रथम एसी दिसेल एसी दाटात जे काही मिळेल ते सर्व एसी पॉवर एसी व्होल्टेज एसी करंट आहे परंतु डीसी मध्ये करंट चालू आहे म्हणून स्थिर आहे तर आकृती 1 3 प्रत्यक्षात डीसी करंटची व्हॅल्यूज दाखवते आणि त्यानंतर अचानक एसी करंट तर या प्रकरणात ही लाट समजून घ्यावी लागेल हे कटर म्हणून भाग म्हणून सायनुसायडल आहे आणि हा सायनुसायडल आहे किंवा ही आकृती 1 तर हा एक डीसी करंट आहे ही करंट आहे ही वेळ सेकंद आहे समजा तो सतत चालू डीसी करंट म्हणजे 3 एम्पीयर तो स्थिर आहे अंतिम प्रत्यक्षात ही नियतकालिक असते जी अधूनमधून मधून बदलत असते तर हे एसी चालू आहे हे कोसाइन फंक्शन आहे आणि हे एसी करंट दिले गेले आहे i कॉस्ट 2π म्हणा हे फक्त असे समजू नका की हे फंक्शन आहे i कॉस 2πt तर ही एसी करंट एसी करंट नंतर दिसेल तर आणि हे डीसी करंटचे उदाहरण आहे आता आकृती 1 4 याचा अर्थ असा की या प्रकारच्या त्रिकोणी आणि चौरस लाटासारख्या वेळेस चालणार्या वेळेचे हे देखील भिन्न वेळ आहे हे त्रिकोणी कार्य आहे हे विद्यमान आहे आणि हे देखील आयताकृती आहे हे देखील अधूनमधून बदलत असते तर ही देखील त्रिकोणी लहरी आहे यातून स्क्वेअर वेव्ह देखील एकांतर प्रवाह आहे म्हणून आता जसे आपण पूर्वी पाहिले आहे की चालू प्रवाहाची दिशा पारंपरिकपणे सकारात्मक चार्ज हालचालीची दिशा म्हणून घेतली जाते जी मी म्हणाली ती बॅटरी प्रतीक घेताना सकारात्मक चार्ज वाहते आहे म्हणूनच सकारात्मक शुल्क चळवळीची दिशा दर्शविली जाते तर या संमेलनाच्या आधारे सध्याच्या 4 अँपिअरच्या म्हणण्यानुसार सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिनिधित्व केले जाऊ शकते हे आकृती 5 मध्ये दर्शविले गेले आहे जेथे दिवा बॅटरीच्या मालिकेसह जोडलेला आहे तो कसा आहे ते बघा यापासून सुरूवात करून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू जर आपण नंतरच्या टप्प्यात सर्वकाही समजण्यास सुरुवात केली तर आपल्याला आढळेल की गोष्टी आपल्यासाठी अगदी सोप्या झाल्या आहेत तर मूलभूत प्रवाह समजून घेण्यासाठी काय करण्याचा प्रयत्न केला जाईल जर हे स्पष्ट असेल तर सर्किट सिद्धांत मिळेल सर्किट पद्धत ही आणखी एक गोष्ट अगदी सोपी आहेउदाहरणार्थ ही बॅटरी आहे ती बॅटरीची प्रतीक आहेआणखी एक गोष्ट म्हणून नंतर येईल एक बॅटरी आहे हे चिन्ह आहे हे चिन्ह आहे आणि हे 2 टर्मिनलचे चिन्ह 1 आणि 2 आहे आणि हे टंगस्टन दिवा असे म्हणतात हा एक दिवा आहे आणि 4 अँपिअर करंट घेताना 4 अँपिअर करंट वाहतो 1 ते 2 आहे ते 1 ते 4 अँपिअर दिले गेले आहे मग आय ते 21 काय असेल ते अगदी उलट माहित होईल 4 होईल कारण ही करंट प्रत्यक्षात अशाच प्रकारे पुढे चालू असताना हे I12 सारखे येते परंतु जेव्हा आय 21 ने दिशा घ्याल तेव्हा ती 4 अँपिअर असेल तर या आकृतीमध्ये I12हे 4 एम्पीअर आहे याचा अर्थ असा की दिव्या द्वारा विद्युत् प्रवाह 1 ते 2 पर्यंत निर्देशित दिशा आहे हा एक संदर्भ दिशानिर्देश आहे 1 ते 2 जे जर 12 ते 4 घेतली तर म्हणजे करंट 4 एम्पीयर 1 ते 2 पॉझिटिव्ह वाहतो परंतु जर आपण अन्य मार्ग धरला किंवा समजा 2 ते 1 घेतल्यास ते फक्त नकारात्मक असेल तर ते 4 अँपिअर होईल 2 ते 1 घेतल्यास फक्त त्या दिशेच्या उलट दिशेने कारण येथे आम्ही I12घेतला आहे तिथे आम्ही I 21 घेतला आहे म्हणूनच आय २१ हा विद्यमान आहे ज्याचा संदर्भ अर्थातच २ ते १दिलेला आहे आय १२ आणि आय २१ परिमाणात समान आहेत आणि चिन्हात उलट आहेत कारण ते समान प्रवाह दर्शवितात परंतु उलट दिशेने म्हणून आपल्याकडे I12 I21 4 अँपीयर आहे जे परिमाण समान आहे परंतु I12हे 4 अँपिअर आहे म्हणून I21 4 एम्पीयर हे समीकरण 1 हा भाग अगदी सोपा आहे परंतु समजण्यासारखा आहे याचा अर्थ थेट संदर्भ दिशानिर्देश 1 ते 2 म्हणजे 1 ते 2 4 अँपिअर पर्यंत जर हे 2 ते 1 मध्ये लिहिलेले संदर्भ बदलले असेल तर आय21 असावे 4 अँपिअर I12 I21 4 अँपिअर वर्तमान परिमाण इतर मार्गांप्रमाणे केवळ साइन पार्ट राहील हे विद्युत् विद्युतप्रवाह मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप प्रत्यक्षात वर्तमान बद्दल थोडे समजून घेणे आहे पुढील व्होल्टेज आहे करंट परिमाण फक्त साइन इन पार्ट प्रमाणेच राहील हे विद्युत् विद्युतप्रवाह मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप प्रत्यक्षात करंट बद्दल थोडे समजून घेणे आहे पुढील व्होल्टेज आहे तर करंट भाग व्होल्टेज आहेवेळ पहा 2743मागील भागात वर्णन केल्याप्रमाणे एखादे काम किंवा उर्जेची आवश्यकता असल्यास हस्तांतरण करत असल्यास इलेक्ट्रॉनला आता एका विशिष्ट दिशेने कंडक्टरमध्ये हलविण्यासाठी हे कार्य प्रत्यक्षात बाह्य इलेक्ट्रिक इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स इएमएफद्वारे केले जाते आकृती १ २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे विशेषत बॅटरीद्वारे प्रतिनिधित्व केले जातेहे आकृती 1 तर हे प्रत्यक्षात बाह्य इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इएमएफ आहेसामान्यत बॅटरीचे प्रतिनिधित्व करते आकृती 1 2 मध्ये येईल या ईएमएफला आता या आकृती 1 2 मध्ये एक व्होल्टेज स्रोत पाहिला आहे क्षणिक फिलामेंट कायदा म्हणजे काय आहे ईएमएफ हे संभाव्य फरक म्हणून देखील ओळखले जाते किंवा आम्ही कधीकधी व्होल्टेज म्हणतो जेव्हा जेव्हा सकारात्मक आणि नकारात्मक शुल्क वेगळे केले जाते तेव्हा ऊर्जा वाढवली जाते तर या एएमएफला संभाव्य फरक आणि व्होल्टेज म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच जेव्हा जेव्हा सकारात्मक आणि नकारात्मक शुल्क वेगळे केले जाते तेव्हा ऊर्जा वाढविली जाते व्होल्टेज विभक्ततेद्वारे निर्मित ऊर्जा प्रति युनिट चार्ज आहे अशा प्रकारे व्होल्टेज इलेक्ट्रिक सर्किटमधील 2 बिंदू 1 आणि 2 मधील व्ही 12 हे असे इलेक्ट्रिक आहे समजा हे खरं तर 2 बिंदू आहे की दुसर्या गोष्टीकडे येईल हा 2 बिंदू आहे तो 1 आणि 2 आहे आणि हा व्होल्टेज व्ही 12 आहे आणि हा दिवा आहे म्हणून जेव्हा येथे येतो तेव्हा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये 2 आणि 1 बिंदू दरम्यान व्होल्टेज व्ही 12 हे ऊर्जा किंवा काम हलविण्यासाठी आवश्यक असते ते 1 ते 2 पर्यंतचे युनिट शुल्क आकारते आम्ही हे प्रमाण विभेदित स्वरूपात व्यक्त करतो जे बी लहान व्ही कॅपिटल व्ही 12 प्रत्यय dwdqडीडब्ल्यू डीक्यू कारण डब्ल्यू ज्यूलमध्ये उर्जा असते क्यू कोलॉम्बमधील प्रभार आणि व्ही 12 हे व्होल्टमध्ये व्होल्टेज आहे व्होल्टेज हे प्रत्यक्षात V12 वास्तविक डीडब्ल्यू डीएक्यू डब्ल्यू आहे डब्ल्यू ज्युल्समधील उर्जा आणि क्यू कोलॉम्बमधील प्रभार म्हणून व्होल्टेज किंवा संभाव्य फरक म्हणजे घटकाद्वारे युनिट चार्ज हलविण्यासाठी आवश्यक उर्जा ही मी फक्त इतकेच सांगतो की व्होल्टेज किंवा संभाव्य फरक अधोरेखित करणे यासारख्या घटकाद्वारे युनिट चार्ज हलविणे आवश्यक असते आकृती 1 6 स्त्रोत व्होल्टेज जो दिवा होता तो बिंदू 1 आणि 2 दरम्यान जोडला गेला आणि प्रतीक साईन देखील दिले आहेत तर ही ध्रुवीयता 1 आहे आणि हे 2 आहे 1 सकारात्मक आहे 2 नकारात्मक आहे तर व्होल्टेज ध्रुवीयतेच्या संदर्भातील दिशा दर्शविण्यासाठी साईनचा वापर केला जातो तर व्होल्टेज V12 चे स्पष्टीकरण 2 मार्गांणे केले जाऊ शकते पहिली गोष्ट म्हणजे हा बिंदू प्रथम बिंदू 2 पेक्षा अधिक V12 व्होल्टच्या संभाव्यतेवर आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा या आकृतीकडे पहा हे बिंदू एका ठिकाणी आहे V12 ची संभाव्यता बिंदू 2 पेक्षा जास्त आहे तर याचा अर्थ असा की पॉईंट 1 पॉईंट 2 पेक्षा V12 व्होल्टच्या संभाव्यतेवर आहे किंवा पॉईंट 2 च्या संदर्भात पॉईंट 1 मधील संभाव्यता V12 आहे किंवा पॉईंट 2 च्या संदर्भात पॉईंट 1 मधील संभाव्य V12 इतकी सोपी आहे तर ही संकल्पना आहे तर या प्रकरणात एकतर बिंदू 1 संभाव्यतेवर आहे किंवा पॉईंट 2 पेक्षा V12 व्होल्ट जास्त आहे किंवा बिंदू 2 च्या संदर्भात पॉईंट 1 मधील संभाव्यतेस फक्त उदाहरणार्थ V12 चा त्रास होत आहे धन्यवाद आम्ही पुन्हा येऊ